शुभ प्रभात आम्ही कॉम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकाम असेंब्लीच्या वर्तनाचे परीक्षण करणे चालू ठेवू दगडी बांधकामाची संकुचित शक्ती वर्तन आणि दगडी बांधकामाच्या संकुचित ताकदीवर वेगवेगळ्या घटकांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल समजून घेऊ आणि नंतर दगडी बांधकामाच्या विकृतीची वैशिष्ट्ये तपासु म्हणून शेवटच्या व्याख्यानापासून सुरू ठेवताना युनिट आणि मोर्टार दरम्यानच्या या सहकार्याबद्दल सखोल ज्ञान मिळविण्यासाठी भूतकाळात केलेले अनेक प्रयोग पहाणे हे अगदी सूचक आहे तर हे लक्षात घेणे सूचक आहे की विटांचे एकक आणि बेड जोडण्यासाठी वापरल्या जाणार्या सामग्रीमधील सुसंवाद जर आपण फक्त विटाच्या स्टॅकचा योग्य विचार केला तर ते गृहित धरुन कोरडे स्टॅक बांधकाम आहे कोणतेही मोर्टार नाही या अवस्थेत आपण असे समजू की तेथे संपर्क पृष्ठभाग आहे जो मोर्टार म्हणून काम करतो तर आपल्याकडे विटांचा सैल स्टॅक सेट असल्यास परंतु बेडिंग प्लेन परिपूर्ण असल्याचे गृहीत धरा बेडिंग प्लेन हे परिपूर्ण सूचित करतात की युनिट्स दरम्यान संपर्क परिपूर्ण पद्धतीने स्थापित केला गेला आहे असे आढळले आहे की स्टॅकमध्ये आपण प्राप्त करू शकता अशी संकुचित ताकद जेव्हा आपण मोर्टार संयुक्त असतो तेव्हा आपण जितकी दुप्पट साध्य करता त्यापेक्षा दुप्पट असते तर प्रत्यक्षात मोर्टार दगडी बांधकामची संकुचित शक्ती कमी करण्यास हातभार लावतो याचा अर्थ असा की जर आपण मोर्टार संयुक्त जवळजवळ गायब होण्याकडे दुर्लक्ष करण्याकडे दुर्लक्ष करणारे आणि थिंन्नर जॉइन्ट्स घेऊ शकता तर आपण युनिटच्या संकुचित सामर्थ्याकडे जाऊ शकता आपण युनिट कॉम्प्रेसर सामर्थ्याकडे योग्य असा विचार कराल मी आशा करतो की अर्थ प्राप्त होईल तर ही सहकारी भूमिका असणारी एक भूमिका आहे परंतु जोडण्याची सामग्री कमी ताकदीची आहे परिणामी आपल्याकडे दगडी बांधकामातील दगडी बांधकामा असेंब्लीची एकूण शक्ती कमी होते बरोबर 1970 च्या दशकात भूतकाळात झालेल्या काही प्रयोगांनी युनिटपेक्षा मोर्टार कमकुवत ठेवण्यामागील युक्तिवादाची खरोखर चांगली जाणीव करून दिली आणि त्यानंतरच सहकार्यात हातभार लावला तर दोन प्रयोग केले गेले त्यापैकी एक असे दिसते की मोर्टारऐवजी विटांच्या साठ्यात संयुक्त ओकेमध्ये रबर आहे आता आपल्याला माहित आहे की रबरमध्ये पोयसनचे प्रमाण जवळपास 0 5 आहे आणि ते योग्य नाही एक न समजता येणारी सामग्री म्हणून वर्गीकृत केले गेले आहे आता जेव्हा आपल्याकडे विवादास्पद सामग्री असते परंतु विटांच्या साठ्यात अत्यंत विकृत करण्यायोग्य विटा अयशस्वी ठरतात कारण रबरच्या विकृतीमुळे तणावपूर्ण ताण वीट युनिटमध्ये विकसित केले गेले होते रबर अतुलनीय आहे परंतु युनिटच्या तुलनेत जास्त विकृत कारण वीट मुळे तणावात अपयशी ठरले कारण इंटरफेसवर विकसित असलेल्या तणावपूर्ण तणावामुळे जेव्हा हे जागी बदलले जाते ज्याच्या ऑर्डरचे प्रमाण कमी पॉइसनचे Poisson's ratio आहे स्टीलसाठी पॉइसनचे मोर्टारचे गुणोत्तर 0 25 च्या आदेशानुसार असेल याचा परिणाम मोर्टारमध्येच एक संयम प्रभाव निर्माण झाला कारण आता रबरमधील मागील केस पेक्षा हे अधिक संकुचित आहे जे आम्ही एक उदाहरण पाहिले जे अत्यंत संकुचित सामग्री आहे तर आपण स्टीलकडे पहात आहात ज्यास तुलनेने जास्त संकुचित केले जाऊ शकते आणि यामुळे पार्श्व कारावास कारणीभूत ठरते मोर्टारचा आणि जसे आपण ट्रायक्सियल कम्प्रेशन अंतर्गत भंगुर असलेल्या साहित्यामध्ये अपेक्षा करता मोर्टार प्रत्यक्षात चिरडण्यात अयशस्वी होईल कारण या प्रयोगात या प्रकारात काय घडते हे आपण पाहू शकाल जेथे वीट आता नियंत्रित प्रभाव निर्माण करण्यास सक्षम आहे बाजूकडील विकृती नियंत्रित केल्या जातात आपल्याला तणावाची त्रिकोणीय स्थिती आणि त्या विशिष्ट वैशिष्ट्य कम्प्रेशनमधील सामग्रीची अपेक्षा करा भंगुर आणि क्रशिंगद्वारे कॉम्प्रेशन अयशस्वी होणारी सामग्री पाहिली जाईल जेव्हा आपण कॉम्प्रेशनमध्ये विटांचा स्टॅक लोड करीत आहात तेव्हा अक्षीय कम्प्रेशन विरूद्ध बाजूकडील कम्प्रेशन आणि टेन्शन अंतर्गत ट्रेंड या संपूर्ण प्रक्रियेचे दृश्यमान करण्यास हे मार्गदर्शक ठरेल तर प्रिझम जो एकाग्रतेने कॉम्प्रेशनमध्ये भारित आहे आता हे प्रत्यक्ष फॉर्म्युलेशनच्या संचाचा आधार बनेल जो वैयक्तिक सामर्थ्याने विशेषत युनिट आणि कम्प्रेशन आणि मोर्टारद्वारे आणि तणावात ठीक आहे याद्वारे भूमिका बजावलेल्या समजून घेऊन दगडी बांधकामाच्या असेंब्लीच्या संकुचित शक्तीवर पोहोचते तर मी दगडी बांधकामातील तणावाचा कल युनिटमधील ताण आणि मोर्टारमधील ताण या दोन्ही अक्षांसमवेत अक्षीय कम्प्रेशन आणि एक्स अक्ष वर पार्श्वगामी प्रभाव पाहणे एका बाजूला तणाव आणि दुसरीकडे बाजूकडील संक्षेप A आणि B हे दोन गुण A आणि B हे दोन बिंदू वीटची एकसमान तन्यता आणि विटांच्या युनिटची अनैच्छिक कॉम्पॅरेसी सामर्थ्य दर्शवितात आपण पहाल की बिंदू A बाजूच्या तणावाच्या बाजूला एक्स अक्षांवर आहे तर A प्रत्यक्षात युनिटची एकसमान तन्यता सामर्थ्य दर्शवित आहे B अक्षीय कम्प्रेशनवर y अक्षावर बसला आहे आणि युनिटची अनियंत्रित संकुचित शक्ती दर्शवित आहे हे घटक युनिट गुणधर्म आहेत युनिटचे वर्तन त्याऐवजी ठिसूळ आहे तर टेंशन कॉम्प्रेशन वर्तनच्या सरळ रेषेसह एक आदर्शण स्वीकार्य आहे तर त्या हिरव्या ठिपकलेल्या रेषेत प्रत्यक्षात तणाव संपीडन अपयशी पृष्ठभाग किंवा विटांचे युनिट उजवीकडे असते आणि बाजूला आपण पाहू शकता की तन्यता शक्ती युनिटच्या सुमारे 10 ते 20 टक्के संकुचित सामर्थ्याने असते आणि हे आपण जाणू शकता की एक विशिष्ट मूल्य आहे कम्प्रेशन वर पुन्हा बिंदू C प्रत्यक्षात मोर्टार संक्षेपात्मक शक्ती आहे योग्य मोर्टार योग्य च्या सामग्रीची संकुचित शक्ती तर A ही युनिटची तन्यता शक्ती आहे B युनिटची अनियंत्रित संकुचित शक्ती आहे C मोर्टारची अनियंत्रित संकुचित शक्ती आहे आता जसे आपण आधी चर्चा केली होती की मोर्टार ट्रायएक्सियल कम्प्रेशनच्या स्थितीत असतो अक्षीय संक्षेप आणि बाजूकडील संक्षेप दरम्यान आपण जो हा एनवेलोप येथे पाहता तो एक ओळ ठीक आहे जी ट्रायक्सियल कम्प्रेशन मधील मोर्टारची विफलता एनवेलोप परिभाषित करते आपण प्रिझममध्येच युनिटच्या ताणतणावाच्या मार्गाचे परीक्षण केले असल्यास आता आपल्याकडे विटांचा स्टॅक आला आहे ज्यास कॉम्प्रेशनमध्ये एकात्मिक केंद्रित लोडिंगचा सामना करावा लागला आहे आणि आम्ही प्रिझमच्या उजवीकडे युनिटमध्ये तयार झालेल्या ताणांचे परीक्षण करीत आहोत हे आता आपण पहात असलेल्या वैयक्तिक अपयशाची पृष्ठभाग नाहीत तर प्रिझममधील युनिटचा ताणतणाव आहे अक्षीय संपीडन वाढत असताना आपल्याला हे माहित आहे की मोर्टारशी असलेल्या बॉन्डच्या सहकार्यामुळे युनिट स्वत ला मोर्टार मर्यादीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून कॉम्प्रेशन लोडिंग वाढते की आपल्याकडे मोर्टार आहे ज्या युनिटमध्ये ताणतणाव वाढल्याचा अनुभव येत आहे जो या O D बरोबर जातो आणि शेवटी अपयशाच्या पृष्ठभागावर पोहोचतो आम्ही एका क्षणात त्या टप्प्यावर पोहोचू तर O D ओळ हा खरं तर प्रिझममधील युनिटचा ताणचा मार्ग आहे आणि ओळ A B ला छेदून ही कम्प्रेशन टेन्शनमध्ये युनिटचा अपयशी एनवेलोप आहे आता जर आपण प्रिझममधील मोर्टारचा ताणतणावाचा अभ्यास केला तर प्रिझममधील मोर्टारचा ताण मार्ग त्यास अनोळखी संकुचित सामग्री म्हणून प्रतिसाद देत नाही हे खरंच त्रिकोणीय संक्षेपात आहे तथापि मोर्टार अधिक विकृत आहे अशी सामग्री आहे जी आता रेखीय नसलेल्या पद्धतीने वर्तन करीत आहे विटांचे वर्तन जवळजवळ रेषीय वर्तनासाठी आदर्श केले जाऊ शकते म्हणून लोडिंग जसजसे मोर्टार पुढे येते तसतसे तांबड्या रेषाप्रमाणे आपल्याला मोर्टारचा तणाव मार्ग आणि प्रिझम O F उजवीकडे दिसेल आपण पाहू शकता की मोर्टारमधील ताण पातळी C पेक्षा जास्त जी मोर्टारची अनियंत्रित सामर्थ्यशाली शक्ती आहे जी C पेक्षा जास्त आहे पण एका विशिष्ट टप्प्यावर युनिटमधील तणाव पातळी कम्प्रेशन टेन्शन पृष्ठभाग A B compression tension मध्ये अपयशाच्या पृष्ठभागावर पोहोचते युनिटमध्ये क्रॅक तयार होतात आणि युनिटमध्येच आपणास अपयशाची सुरूवात होते युनिट क्रॅकिंग आणि तणावात अयशस्वी होण्यास सुरवात करते तर आपल्याला पृष्ठभागाच्या A B वर बिंदू D दाबणारी युनिट मिळतील परंतु ज्या वेळी युनिट तणावातून अपयशी ठरते तेव्हा तो मोर्टारला रोखण्याची क्षमता ठेवते आणि मोर्टारमध्ये ट्रायसिकियल कॉम्प्रेशनची स्थिती निर्माण होते आणि जेव्हा असे होते तेव्हा एकाच वेळी युनिट जवळजवळ त्याच वेळी अपयशी ठरली आहे मोर्टार आता कॉन्ट्रेशनच्या पातळीवर प्रतिकार करू शकत नाही तो आता मोर्टारच्या अनियंत्रित सामर्थ्यापेक्षा जास्त आहे परंतु तो अचानक अपयशी ठरतो कारण कनफाईंडमेंट प्रभाव गमावला आहे म्हणूनच या दोन घटनेची जवळजवळ एकाच वेळी घटना घडली आहे जी विटातील विभाजन अयशस्वी होणे आणि कनफाईंडमेंट गमावणे आणि मोर्टारचे स्वतःला चिरडणे होत आहे अशाप्रकारे अपयशी यंत्रणा मोर्टार आणि युनिट दरम्यान प्रिझममध्ये अनैतिक कम्प्रेशनचा प्रसार करते अशा रीतीने एनवेलोप लक्षात घ्यावा जो युनिटमधील अपयशाची पृष्ठभाग आणि जवळजवळ रेषात्मक O D परिभाषित करण्यासाठी वापरला जातो मोर्टार तुलनेत एक साहित्य जोरदार ठिसूळ आहे घटक आणि घटक विशेषत वीट आणि प्रिज्मच्या उजवीकडे विटांचे वर्तन यांच्या तुलनेत मोर्टार स्वतः O F चा ताणचा मार्ग अ रेषात्मक आहे तर हे एक किंवा दोन फॉर्म्युलेशनचा आधार तयार करेल जो घटकांच्या कार्यक्षमतेबद्दल जाणून घेतलेल्या दगडी बांधकामाची संकुचित शक्ती परिभाषित करण्याच्या दृष्टीकोनातून पाहू म्हणून थोडक्यात जेव्हा अनुलंब अनियंत्रित कॉम्प्रेशन आणि क्षैतिज द्विभाषी तणावाचे संयोजन कॉम्प्रेशन द्विआधारी तणाव एनवेलोप पर्यंत पोहोचते तेव्हा O D अपयशी एनवेलोप A B च्या D AB पर्यंत पोहोचते आपल्याकडे युनिट्सचा क्रॅकिंग आणि मोर्टारची एकाचवेळी क्रशिंग असते बिंदू F वर पोहोचणे आता आपण पाहू शकता की हे अक्षीय संक्षेप च्या समान पातळीवर आहे आणि हे आताच्या O F ओळीच्या पृष्ठभागावरील बंदी गमावण्यामुळे आहे म्हणूनच हा आपला प्रश्न पुन्हा D आणि F एकत्रित घटना आहे की नाही यावर कार्य करीत आहे नक्कीच आम्ही एका क्षणात तत्काळ पहात आहोत आपण पाहू शकता की ते समान अक्षीय संक्षेप पातळीवर आहेत याचा अर्थ असा की प्रिझम अक्षीय संक्षेप पातळीवर पोहोचला आहे त्या क्षणी युनिटमधील ताण अशा स्थितीत पोहोचला आहे जेथे अयशस्वी एनवेलोप A B उजवीकडे दाबायला द्विभाषी ताण पुरेसे आहे तर त्या क्षणी युनिट क्रॅक करत आहे परंतु ज्या क्षणी युनिट क्रॅक होईल त्या क्षणी तो मोर्टारला पुरवत असलेल्या कनफाईंडमेंट लक्झरी नसेल तर त्याक्षणी जर आपण दगडी बांधकामाची कम्प्रेशन टेस्ट प्रिझम टेस्टकडे पाहत असाल तर युनिटमधील अंतिम टेन्शन क्रॅकच्या निर्मितीमध्ये खरोखर फरक करता येणार नाही त्या क्षणी आपण मोर्टारला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर मोर्टार पावडर झाला तर मोर्टार मध्ये क्रशिंग त्या टप्प्यावर आली आहे म्हणूनच हे आपण पहात असलेल्या एका कारणास्तव आणि परिणामासारखेच आहे परंतु हे एकामागून जवळ येणारे इंद्रियगोचर आहेत आणि आम्ही या गोष्टीचे परीक्षण का करीत आहोत ही संकल्पना वापरणा या दगडी बांधकामांच्या संकुचित शक्तीवर पोहोचण्यासाठी बंद फॉर्म उपाय आहे मोर्टार आणि युनिटमधील अपयशाची एकाच वेळी घडणारी घटना ही वास्तविक घटना म्हणून सर्वात संभाव्य आहे चाचणी पद्धतीच्या बाबतीतच एक प्रिझम चाचणी हीच घेतली जाते आणि आता आम्ही खरोखरच एक अपरिष्कृत कॉम्पॅसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट पहात आहोत युनिट अधीन आहे मोर्टारसह विटांचा स्टॅक अनअनॅक्सियल कॉन्सेन्ट्रिक लोडिंगच्या अधीन आहे तर ही एक अपरिभाषित संकुचित शक्ती आहे जेव्हा आपण घन युनिट वापरत असाल तेव्हा चिकणमाती वीट सॉलिड युनिट्स उंचीवर जाडीच्या गुणोत्तर 5 पर्यंत जाणे आवश्यक आहे आणि विटाच्या स्टॅकसाठी येथे जाडी कमीतकमी बाजूकडील परिमाण दर्शवते म्हणून जर आपण विटाचा स्टॅक घेतला तर स्टॅकची लांबी कमीतकमी 190 मिलिमीटर असेल तर इतर परिमाण 100 मिमी आहे तर किमान बाजूकडील आकारमानाच्या सुमारे 5 पट उंची ही दगडी बांधकामांची अपुष्ट संकुचित शक्ती आवश्यक आहे तर नमुनेदार स्टॅक येथे आपल्यास अनेक कारणास्तव दिसू शकेल कारण आपण उंची ते जाडीचे प्रमाण 5 वर जाण्यास सक्षम नसाल अनेक गोष्टी एकूणच भूमिती नियंत्रित करू शकतात ज्यामुळे आपल्याला चाचणी सेटअप मिळू शकत नाही जो आपल्याला हेडरूम देते या सर्व 5 विटांचे स्तर किंवा आपल्या सिस्टममध्ये आवश्यक उंची जाडीच्या प्रमाणात बसविण्यास अनुमती देते आपल्याकडे कदाचित परिमाणांचे युनिट्स असू शकतात जे नियमित मॉड्यूलर परिमाणांपेक्षा वेगळे असतात तर आपल्याकडे काही विचलन असू शकतात आणि आपण h t गुणोत्तर कमी किंवा h t गुणोत्तर जास्त वापरत असाल तर आपल्याला सामान्यतः काय परिणाम होतो ते पाहणे मनोरंजक आहे तर बहुतेक कोड्स वास्तविकतेनंतर सर्व कोड आपल्याला एक संक्षिप्त सामर्थ्य देतील जे आपण मोर्टारच्या वर्गीकरणाच्या आधारावर पुन्हा परिभाषित ठराविक युनिट सामर्थ्य आणि ठराविक मोर्टार सामर्थ्यावर आधारित दगडी बांधकामासाठी प्राप्त करू शकाल तर दिलेल्या वर्गीकरण आणि मोर्टारच्या प्रमाणात आपल्याला एक विशिष्ट शक्ती मिळू शकते आणि म्हणूनच जर आपण मोर्टार सामर्थ्य किंवा मोर्टार वर्गीकरण आणि युनिट सामर्थ्यांचा सारणी पाहिल्यास आपल्याला समजेल की अपेक्षित संकुचित शक्ती काय आहे जी आपल्याला दगडी बांधकामात मिळेल तर ती सामान्यत उंची ते किमान बाजूकडील परिमाण असते इतर परिमाणांपेक्षा नाही एक युनिट लांबीची चाचणी करण्यासाठी एक युनिट लांब आणि एक युनिट जाड आपण 1 5 ते 5 च्या सुमारे 1 5 पट h t च्या प्रमाणात जाऊ शकता कारण जर आपल्याला विचलित करायचे असेल तर आपल्यास सुधारण्याचे घटक आहेत आणि ते व्यावहारिक अनुप्रयोगांसाठी आहे आणि जेव्हा आपण आता चाचणी घेत असाल तेव्हा आपल्याला खरोखर हे समजले पाहिजे की ते आता घटकांचे वर्तन नाही घटक वर्तन म्हणजे असेमब्ली आहे म्हणून जर आपण विकृती मोजत असाल तर आपण सावधगिरी बाळगली पाहिजे की आपण एकूण विकृती मोजत आहात किंवा आपण घटकांमधील विकृती मोजत आहात म्हणूनच जेव्हा आपण येथे दर्शविल्यानुसार सार्वत्रिक चाचणी मशीनमध्ये विटा स्टॅक म्हणून ठेवता तेव्हा एलव्हीडीटी किंवा रेखीय व्हेरिएबल डिफ्रेंशियल ट्रान्सड्यूसर हे विकृती मोजण्यासाठी वापरले जातात आपण युनिटचे विकृती मोजत आहात की नाही याची काळजी घ्यावी लागेल किंवा आपण स्वत दगडी बांधकाम असेंब्लीच्या जॉइंट ओलांडून विकृती मोजत आहात आणि म्हणूनच आम्ही सामान्यत स्ट्रेन गेजचे संयोजन वापरतो स्ट्रेन गेज आम्हाला ताण देईल आणि ज्यामधून आपण युनिटमधील विकृतींची गणना करू शकता परंतु आपल्याला ते जॉइंट ओलांडून हवे असल्यास आम्ही सामान्यत एलव्हीडीटी वापरतो आणि दगडी बांधकामातील विकृती मोजतो आमच्याकडे सर्व 4 पृष्ठभागावर मोजण्याचे उपकरण देखील आहेत कारण आपण हे सुनिश्चित करू इच्छित आहात की आपण एकसंध कॉन्सेन्ट्रिक कम्प्रेशन वापरत आहात कारण कोणत्याही कारणास्तव दगडी बांधकामाच्या युनिटच्या असमानतेमुळे कदाचित आपल्यास मोर्टार जोड असू शकतात जे जाड आहेत एक प्लेन दुसर्याच्या तुलनेत जे भूमितीमध्ये मुळात बदल करते आणि रचनातील भिन्नतेमुळे कदाचित आपणास एकसंध कॉन्सेन्ट्रिक कम्प्रेशनऐवजी लवचिक कम्प्रेशन असू शकते आपल्याला एकसमान कॉम्प्रेशन पाहिजे आहे परंतु आपल्याला ते मिळू शकणार नाहीत कारण जर मोर्टारच्या जाडीमध्ये काही विचलन असेल तर ते एखाद्या परिस्थितीला कारणीभूत ठरू शकते आणि म्हणूनच आपल्याला खात्री आहे की आपण केंद्रित कम्प्रेशन देत आहात आपण 4 बाजूंनी 4 एलव्हीडीटी किमान 4 एलव्हीडीटी ठेवू आणि खात्री करा की विकृती तुलनात्मक विकृती आहेत पुन्हा आम्ही कॅपिंगचा परिणाम पाहिला आहे जरी येथे सॉफ्ट कॅपिंगचा अवलंब केला गेला आहे परंतु मुळात कॅपिंग म्हणजे लोड ट्रान्सफर एकसमान आहे याची खात्री करणे जर आपण मोल्डेड विटा वापरत असाल तर वरच्या बाजूस एक फ्रॉग असेल फ्रॉग मोर्टार किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसने भरलेला असेल आणि नंतर आपण प्लायवुड फळी वापरली जाईल जे नंतर एकसमान लोड ट्रान्सफरसाठी कॅपिंग म्हणून काम करेल आपण पोकळ ब्लॉक्स वापरत असल्यास मग मुळात लोडिंग चेहरा शेलवर असते लोडिंग केवळ फेस शेलवर असते आपण कोणत्याही सामग्रीसह पोकळ ब्लॉक्स भरत नाही आहात ज्यामुळे आपण पोकळ ब्लॉकची संकुचित ताकदीची चाचणी घेत आहात तर चेहरा शेल लोडिंग जे घडत आहे ते आहे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे वीटातील ताण किंवा विकृतपणाचे मोजमाप असणे आवश्यक आहे तर आपल्यास विटांच्या युनिटवरच स्ट्रेन गेजेस निश्चित केले जातील परंतु जर आपल्याला दगडी बांधकामात विकृत रूप हवे असेल तर आपल्याला कमीतकमी एक मोर्टार संयुक्त ओलांडून मोजमाप करणे आवश्यक आहे आणि तेच येथे दिसते आपण पाहू शकता की येथे एलव्हीडीटी हे एक रेषीय व्हेरिएबल डिफेंशनल ट्रान्सड्यूसर आहे जो येथे पॉइंटपासून चालू आहे आणि तो दोन मोर्टार जोड 1 आणि 2 मध्ये दर्शवित आहे तर युनिट मोर्टार जॉइंट युनिट मोर्टार जॉइंट युनिट आणि म्हणूनच दगडी बांधकामात गेज लांबीवर विकृती पकडली जात आहे दगडी बांधकामातील स्वतःच्या ताण तणावाच्या वर्तनाचा अंदाज लावण्यासाठी आपण हेच वापरत आहात आणि आपल्याकडे इतर दोन बाजूंनी आपल्याकडे एलव्हीडीटी कसे आहे हे आपण पाहू शकता हे मुख्यतः तपासणीसाठी आहे की फ्लेक्स्युलर कम्प्रेशन टेक्स्टमध्ये स्ट्रेन ग्रेडियंट येत नाही कारण आपण चाचणी स्वतःच घेत आहात तर इंस्ट्रूमेंट्स स्ट्रेन गेज आणि एलव्हीडीटी सामान्यत वापरले जातात आपण संयुक्त जाडीसाठी h t समायोजित करण्याच्या निर्धारित मूल्यांसह किंवा स्टॅकमधील विटांचे स्तर किंवा युनिटची संख्या तपासून पहाण्यास असमर्थ असल्यास कोडमध्ये आपल्याला विशेषत घटकांद्वारे दिले जाऊ शकते तर आपण पाहतो आम्ही कोडमधील फरक पाहतो परंतु h t गुणोत्तरांवर आधारित घटक आहेत प्रिझममधील ठराविक अपयशी पध्दती आपल्याला दिसेल की युनिट फूट पडेल आपण अनेक अनुलंब किंवा उप उभ्या क्रॅक तयार करू शकता आणि आपल्याला दिसेल की चाचणीनंतर मोर्टार चिरडले आहे तर मोर्टारच्या क्रशिंगसह बाजूकडील फुगवटा आणि विटाचे विभाजन होईल परंतु जेव्हा आपण प्रिझमसाठी स्वीकारत असलेल्या h t गुणोत्तरांची अगदीच कमी मूल्ये असतील तेव्हा समस्या असा आहे की आपल्या प्लेट्समधून वरच्या आणि खालच्या लोडिंग प्लेट्सवर मर्यादा येईल आणि आपल्याला एकसमान श्रेणी मिळणार नाही युनिटमध्ये होणारे कॉम्प्रेशन आणि आपल्याला या उभ्या क्रॅकची निर्मिती आणि बाजूकडील फुगवटा मिळणार नाही बंदिस्त परिणामामुळे एक्स क्रॅक शंकूच्या आकाराचे अपयश तुम्हाला दिसेल आपण मोर्टार क्यूब किंवा वीट युनिटमध्ये किंवा अगदी कॉंक्रेट क्यूबमध्ये आपण ज्या विफलतेबद्दल बोललो होतो त्या अपयशीपणा म्हणजे आपणास तासग्लास प्रकारची अपयश येते जे आपल्याकडे h t चे मूल्य लहान असेल तर काय होईल आता जर तुम्ही निर्धारित वेळपेक्षा जास्त h t तासाचे प्रमाण वापरत असाल तर तुम्हाला प्रिझममध्ये बकलिंग अपयशाची अपेक्षा आहे म्हणूनच 5 पट h t च्या गुणोत्तरांचा एक कॅप लिहून देण्यात आला आहे कारण जर तुम्ही त्या अपयशाच्या पलीकडे गेलात तर यंत्रणेचा दुसरा ऑर्डर प्रभाव असेल आणि आपणास एक संकुचित शक्ती मिळणार नाही जी दगडी बांधकामाच्या संकुचित सामर्थ्याचे प्रतिनिधी आहे तर पुरेसा तास h t गुणोत्तरांनी आपल्याला दगडी बांधकाम युनिटद्वारे अनुलंब क्रॅकिंग मिळेल प्रिझम कॉम्प्रेशिव्ह सामर्थ्याच्या दृष्टीने या सुधारणेच्या घटकांचे काय क्रम आहे हे तपासण्यासाठी आपण प्राइम उंचीपासून जाडीच्या गुणोत्तरांवर कार्य करीत आहात जे प्रमाणित नाहीत किंवा विहित मर्यादेपेक्षा जास्त आहेत तर हा ग्राफ आपल्याला मातीच्या विटांच्या युनिटसाठी सुधारण घटक दर्शवितो आणि युनायटेड स्टेट्स अमेरिकन कॉंक्रिट इन्स्टिट्यूट एएससीई अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स आणि द मेसनरी सोसायटी टीएमएस कोड ऑस्ट्रेलियन कोड The Masonry Society TMS code the Australian code आणि कॅनेडियनमधील कोडची तुलना आहे कोड तर या आलेखात प्रत्यक्षात चिकणमातीच्या विटांचे दगडी बांधकाम तपासले जाईल तेव्हा आपण पहाल की सुधारण्याचे घटक 1 च्या गुणोत्तरानुसार एक तासासाठी 5 च्या मूल्यात रुपांतरित होतील तर h t गुणोत्तर 5 हे निर्धारित केलेले आहे 5 च्या गुणोत्तरानुसार आपल्याला दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही किंवा आपला h t गुणो कमी असल्यास आपण कोड भिन्न असू शकतात आणि उत्पादन प्रक्रियेत बदलता येण्यापासून ते देशातून दुसर्या देशात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बदल घडवून आणू शकतात आपण भिन्न देशांकडून कोड दत्तक का घेऊ शकत नाही याचे कारण स्पष्टपणे या किंवा इतर कोणत्याही अनुभवानुसार मूल्यांकडे आलेले घटक आहेत तर आपण येथे 3 देशांमधील कोडमधील सुधार घटकांमध्ये बदल करू शकता जर आपण आयएस कोड पाहिला तर आयएस कोड 2 2 5 3 3 5 4 आणि 5 साठी मूल्य देते 2 ते पर्यंतचे h t गुणोत्तर आणि आपण हे पाहू शकता की कमीतकमी 2 तासाच्या गुणोत्तरांकरिता आम्ही एकाच क्रमाने आहोत किंवा कमी प्रमाण आहे परंतु हा एक सामान्य प्रवृत्ती आहे जो आपणास चिकणमातीसाठी दुरुस्त घटकांचा कल घटकांचा कल मिळेल आयएस 1905 ने विहित केलेल्या विटांची दगडी बांधकाम आयएस 1905 च्या परिशिष्ट B मध्ये उपलब्ध आहे तर कॉम्प्रेशन चाचणी आणि सुधारणेच्या घटकांसाठी लिहून दिलेली रचना 1905 च्या परिशिष्ट B मध्ये अविभाजित दगडी बांधकामासाठी स्ट्रक्चरल सिस्टम म्हणून दगडी बांधकाम कोड उपलब्ध आहे परंतु आपण कॉंक्रिट ब्लॉक दगडी बांधकाम तपासले असल्यास कॉंक्रेट ब्लॉक दगडी बांधकामात आपल्याकडे आधीच अशा युनिट्स आहेत जे ब्लॉक्समध्ये लक्षणीय भिन्न आहेत चिकणमातीच्या वीट युनिटच्या तुलनेत आकारमानात लक्षणीय भिन्न आहेत आपल्याकडे 150 ब्लॉक्स जे सुमारे 300 आहेत तर हे सामान्यत युनिट भूमितीमध्ये खूप भिन्न आहेत चिकणमातीच्या वीट युनिटच्या तुलनेत ब्लॉक भूमिती आणि म्हणून आपण यास सुधारण्याचे घटक आहेत याबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सुधार घटक h t गुणोत्तरांच्या पूर्णपणे भिन्न संचावर आधारित आहेत येथे उंबरठा h t गुणोत्तर 2 आहे 5 नाही आणि हे सामग्री आणि भूमिती स्वतःच आहे म्हणून जर आपण कॉंक्रीट ब्लॉक दगडी बांधकाम वापरत असाल तर तीन भिन्न कोड आपल्याला भिन्न मूल्ये कशी देतात हे आपण पुन्हा पाहू शकता आपण सामान्यत जवळजवळ दोन कोड्स मधील एका तासाचा h t कडे थ्रेशोल्ड व्हॅल्यू म्हणून सुधारित न करता मूल्य दर्शवितो त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी आवश्यक आपल्याकडे h t साठी एक सुधार घटक आहे तर जर तुमची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त असेल तर एसीआय किंवा टीएमएस दगडी बांधकाम संस्थेच्या मते सुधारणे घटक 1 पेक्षा जास्त आहे आणि इतरांसाठी आपण फरक पाहू शकता तर हे महत्वाचे आहे की आपण या घटकांकडे विशिष्ट कोड आणि ब्लॉक्सचे विशिष्ट टायपोलॉजी वापरल्या जाणाह्र्या या ब्लॉक्सची भूमिती या संदर्भात पहात आहात भारतीय कोड आयएस 1905 पुन्हा आपल्याला सुधारित घटकांचा एक संचा प्रदान करतो जो भारतीय मानकांनुसार विहित भूमिती संदर्भात आणि ब्लॉक्सच्या सामग्रीसाठी लिहिलेली रचना देखील दर्शवितो आणि आपण पाहू शकता की 2 च्या h t मधील मूल्य 1 वाजता प्रारंभ होते आणि नंतर आपल्याकडे कॉंक्रेट ब्लॉक दगडी बांधकामासाठी वापरल्या जाणार्या सुधारणेसाठी 1 पेक्षा जास्त मूल्ये असल्यास जर h t च्या 2 आणि त्यापेक्षा अधिक विचलन असेल म्हणून ब्लॉक भूमितीला ब्लॉक भूमिती दिल्यास हे 5 पट h t सारखे काहीही करणे अवजड होते यूटीएम सामान्यत 5 तासात मशीनमध्ये बसून तयार केलेली नसतात आणि मटेरियलमुळे ही मूल्ये लक्षणीय भिन्न असतात आपण चिकणमातीच्या वीटांच्या दगडी बांधकामासाठी 5 वाजता h t पाहू शकता आणि कॉंक्रीट ब्लॉक दगडी बांधकाम वेगळ्या आहेत 0 हे या ठिकाणी मातीच्या विटांच्या दगडी बांधकामासाठी या प्रकरणात 1 37 आहे तर ते चिकणमातीच्या वीट दगडी बांधकामांसाठी 1 आहे तर भूमिती ही पोकळ असून या मूल्यांच्या बाबतीत भिन्न आहे तर आपण ज्या कारणासाठी ठीक वापरत आहात त्याबद्दल आपण खरोखर काळजी घ्याल दगडी बांधकामाच्या संकुचित सामर्थ्यावर कोणत्या घटकांवर परिणाम होतो हे तपासण्यासाठी आपण घटक स्तरावर विचार करू शकणार्या सर्व घटकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे परंतु आपण मोर्टारच्या प्रकारानुसार आणि चिकणमातीच्या विटांचे चिखल पहात आहात यावर अवलंबून आहे जरी आपण कॉंक्रीट ब्लॉक दगडी बांधकाम पहात असाल तर एका घटकाचे महत्त्व किंवा इतर बदलू शकते तर भूमितीमधील युनिट सामर्थ्य मोर्टारची ताकद म्हणून आम्ही घटकांची भूमिती घटकांची ताकद युनिटची विरूपण वैशिष्ट्ये आणि मोर्टार युनिटची संयुक्त जाडी पाण्याचे शोषण वैशिष्ट्ये आणि त्याची पुनर्रचना मोर्टार पाण्याच्या ओलावामुळे कारण मोर्टारला योग्य प्रमाणात सामर्थ्य आणि इंटवर्क बाँडिंगचा प्रकार प्राप्त करावा लागतो आणि या टप्प्यावर मी आपणास अवश्य विचार करण्याजोगा एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे आम्ही विटांच्या स्टॅकच्या चाखणीवर आधारित संकुचित सामर्थ्याकडे पहात आहोत आणि मानक प्रिझम चाचणीच्या आधारे आपण दगडी बांधकामाची संकुचित ताकदीवर पोहोचत आहोत तथापि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण भिंत बांधत असता तेव्हा आपण कधीही विटाचा साठा तयार करु शकत नाही आपल्याला सामान्यत दाट क्रॉस विभागांची आवश्यकता असते विटांचा साठा क्वचितच वापरला जातो कारण आपल्याला उभ्या जोड्या मिळतील तर आता आपण बाँडचा नमुना वापरता जो आता स्वीकारलेल्या बॉन्ड पॅटर्नवर अवलंबून असतो आम्हाला असे सांगू द्या की आपण हेडर बॉन्ड स्ट्रेचर बॉन्ड इंग्रजी बाँड किंवा फ्लेमिश बाँडचा अवलंब करीत आहात आपण हे करू शकता आणि जर आपण लहान बॉलेट तयार करत असाल तर आम्हाला विविध बाँडचे नमुने वापरुन दगडी बांधकामाची संकुचित शक्ती स्टॅक कॉम्पॅरेसी सामर्थ्यापेक्षा भिन्न असेल तर स्टॅक कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्य खरोखरच दगडी बांधकामाच्या कार्यक्रमानुसार संयुक्त पद्धतीने तयार केलेला दगडी बांधकाम आणि त्याच्या भोवती बसलेल्या युनिटमधून पुढे आलेल्या पार्श्वभूमीच्या प्रभावांना दगडी बांधकामाच्या पाकीटातच जबाबदार नाही तर ईंटवर्क बाँडिंगची भूमिका निभावण्याची एक भूमिका आहे परंतु आपल्याकडे बॉन्डचे बरेच प्रकार असू शकतात जे आपल्याकडे बाँडच्या आधारावर संकुचित सामर्थ्य नसते आपल्याकडे संकुचित शक्ती विटाच्या स्टॅकची संकुचित शक्ती म्हणून परिभाषित केली जाते संकुचित सामर्थ्यावर परिणाम करणारे काही घटक आपण पाहूया आपण युनिट भूमिती आणि मोर्टार बेडिंग क्षेत्र पहात आहात तर प्रामुख्याने युनिट भूमितीची कोणत्या प्रकारची भूमिका आहे किंवा मोर्टार बेड क्षेत्राची काय भूमिका आहे जर आपण योग्य छिद्रित ब्लॉक्स विरूद्ध सॉलिड ब्लॉक्सकडे पहात असाल निव्वळ क्षेत्र प्रभाव विरूद्ध एकूण क्षेत्र जितके सामर्थ्य आहे तर एक्स अक्ष वर आपण वरच्या बाजूला मिलिमीटरमध्ये संयुक्त जाडी पहात आहात y अक्षावर हे युनिट सामर्थ्यासाठी प्रिझम सामर्थ्याचे गुणोत्तर आहे प्रिझम सामर्थ्याचे प्रमाण युनिट सामर्थ्याकडे नेणे आणि हे आम्ही पूर्वी बोलत होतो हे स्पष्ट आहे की जर आपण मोर्टारशिवाय विटाचा ढीग घेत असाल तर आपण युनिट सामर्थ्यापर्यंत पोहोचू शकाल आपण युनिट सामर्थ्यावर पोहोचण्यास सक्षम असाल म्हणून जर प्रिझम सामर्थ्याचे युनिट सामर्थ्याचे प्रमाण 1 असेल तर आपण खात्री करुन घेऊ शकता की संयुक्त जाडी 0 आहे म्हणजे कोणत्याही जाडीच्या मोर्टार संयुक्तची ओळख दगडी बांधकामाची संकुचित शक्ती कमी करते तर आपण पाहू शकता की युनिट सामर्थ्यासाठी प्रिझम सामर्थ्याचे प्रमाण घन ब्लॉक्स आणि मोर्टार संयुक्त जाडीत वाढ झाल्याने छिद्रित ब्लॉक्ससाठी कसे सोडत आहे परंतु येथे जे लक्षात घेण्यासारखे आहे ते 2 प्रकारचे भूमिती आहे जर आपल्याकडे छिद्रित ब्लॉक्स विरूद्ध घन ब्लॉक्स असतील तर संयुक्त जाडीचा परिणाम छिद्रित ब्लॉक्समध्ये अधिक स्पष्ट झाला आहे कारण आपण खरोखर छिद्रित असलेल्या एखाद्या छोट्या क्षेत्राकडे पहात आहात ठोस ब्लॉक उजवीकडे विरुद्ध ताण वाहून आहे की ब्लॉक आपल्याकडे असलेल्या घन ब्लॉकमधील भूमिती महत्वाच्या क्षेत्राशी संबंधित आहे जी संयुक्त जाडीमुळे प्रभावित होत आहे तर छिद्रित अवरोधांमध्ये तो एक छोटा क्षेत्र आहे जो प्रत्यक्षात प्रतिकार करीत आहे आणि छिद्रित अवरोधांमध्ये संयुक्त जाडीची भूमिका अधिक स्पष्ट आहे तर सॉलिड ब्लॉक्स आणि छिद्रित ब्लॉक्स दरम्यान हा फरक प्रामुख्याने उपलब्ध बेड क्षेत्रामुळे आहे उपलब्ध मोर्टार बेड असलेले क्षेत्र जे कम्प्रेशन अंतर्गतच वर्तन बदलते जर आपण मोर्टारची शक्ती दगडी बांधकाम असेंब्लीच्या संकुचित शक्तीवर बजावणार्या भूमिकेकडे पहात असाल तर महत्त्वाचा संदेश म्हणून पुढे येणारी विशिष्ट मोर्टार कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्यापलीकडे असेल तर आपण प्रिझम कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्य वाढवू शकत नाही एक संपृक्तता आहे याचा अर्थ असा नाही की आपण मोर्टारची शक्ती वाढवत रहा आपण मजबूत युनिट आणि मजबूत दगडी बांधकाम मिळविण्यासाठी जात आहात एक संतृप्ति आहे म्हणून जर आपण प्रथम चिकणमातीच्या विटांचे दगडी बांधकामाचेसाठी एक्स अक्षांवरील मोर्टार सामर्थ्य आणि वाय अक्षावरील प्रिझम सामर्थ्य पहात असाल तर आपण पाहू शकता की काही मोर्टार सामर्थ्यापलीकडे आपल्याकडे या मूल्यांचे एक संपृक्तता आहे अर्थात ही चित्रे एका विशिष्ट युनिट सामर्थ्यासाठी देण्यात आली आहेत आणि युनिट सामर्थ्य आणि मोर्टार सामर्थ्यामध्ये गुणोत्तर काय आहेत हे ध्यानात घेऊन हा कल समान असेल जर आपण पुन्हा एक्स अक्षांवर मोर्टार सामर्थ्याने कॉंक्रेट ब्लॉक दगडी बांधकामाकडे आला आणि y अक्षांवरील युनिट सामर्थ्याने आपण जे पाहणे प्रारंभ केले ते म्हणजे खरोखर मोर्टार संयुक्त महत्त्वपूर्ण भूमिका बजावत नाही अशी कल्पना आहे की असे का आहे दगडी बांधकामाची संकुचित शक्ती प्रिझमची शक्ती मोर्टारच्या सामर्थ्याच्या बदलांसाठी जवळजवळ असंवेदनशील असते जर आपण चिकणमाती विटांचे दगडी बांधकाम आणि मोर्टारकडे पाहिले तर युनिट आणि मोर्टार पॉइसन रेशोच्या Poisson's ratio भिन्न मूल्यांसह लक्षणीय भिन्न सामग्री आहेत तर कॉंक्रेट ब्लॉक दगडी बांधकामात मोर्टार सिमेंट मोर्टार आणि जवळजवळ समान रीतीने बनविलेले काँक्रीट ब्लॉक जे एकत्रितपणे एकत्र करतात मोर्टारपेक्षा किंचित जास्त आकाराचे असतात तर आपण कॉंक्रिट ब्लॉक दगडी बांधकामातील जवळजवळ एकसमान सामग्री पहात आहात कॉंक्रिट ब्लॉक दगडी बांधकामातील घटकांच्या वागण्यात काही फरक नाही कारण मातीच्या युनिटसह चिकणमातीच्या विटांचे दगडी बांधकामाच्या तुलनेत मोर्टारच्या तुलनेत खूपच वेगळी कॉम्प्रॅसिबिलिटी असते म्हणूनच कॉंक्रेट ब्लॉक दगडी बांधकामात मोर्टार सामर्थ्याबद्दल असंवेदनशीलता असते तर चिकणमातीच्या विटांच्या दगडी बांधकामामध्ये हे अगदी लक्षणीय आहे जे विशिष्ट बिंदूनंतर देखील संतृप्त होते युनिट सामर्थ्य आपण युनिट सामर्थ्याबद्दल कसे आहात यावर पुन्हा क्ले वीट युनिट कॉम्पॅरिटी सामर्थ्य x वर अक्ष एमपीए वर शोधत आहात आणि y अक्षांवरील प्रिझम कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्य आपण पाहू शकता की त्यामध्ये निश्चितच तिची खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे दगडी बांधकामाची संकुचित शक्ती पुन्हा लक्षणीय किंवा जास्त वाढ आणि नंतर विशिष्ट स्तरापेक्षा अधिक संपृक्तता आहे आपण वरच्या बाजूस दिसणारी उच्च मूल्ये देखील आहेत कारण आपण विशेषत ज्या ठिकाणी आपण आग लावली त्या भट्ट्यांसाठी अस्तर म्हणून रेफ्रेक्टरी उद्देशाने वापरल्या जाणार्या चांगल्या प्रतीच्या चांगल्या विटा मिळू शकतात म्हणूनच आपल्या देशात अशा परिस्थितीत उच्च संकुचित शक्ती उपयुक्त आहे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला अपवर्तक विटांकडे पाहण्याची गरज नाही परंतु आपण इंडो गंगेच्या मैदानावरुन येणाऱ्या विटांकडे पाहिले तर चिकणमाती अशा गुणवत्तेची आहे आपणास 30 ते 40 एमपीएच्या संकुचित सामर्थ्याने विटा सहज मिळतील तर परिवर्तनशीलता दक्षिण भारत आणि तामिळनाडूमधील चिकणमातीच्या भिन्नतेमुळे आहे उदाहरणार्थ वीट युनिट मिळविणे कठीण आहे जे 10 एमपीए किंवा 12 एमपीएपेक्षा जास्त आहेत तर हे आपल्याकडे बदलण्याचे प्रकार आहे परंतु युनिटची युनिट सामर्थ्य आहे दगडी बांधकामाच्या कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्यात महत्त्वाची भूमिका आहे संयुक्त जाडी हे अगदी स्पष्ट आहे की संयुक्त चांगले पातळ करणे हे आपण पाहू शकता अशा दगडी बांधकामांची संकुचित शक्ती असेल आपण येथे कल पाहू शकता आपण विचारू शकता हे सर्वात चांगले आहे आपण y अक्षावर पाहू शकता की संकुचित शक्तीमध्ये टक्केवारीतील बदल वीट उंची ते मोर्टार संयुक्त जाडीच्या प्रमाणात आणि ते सामान्यीकृत केले जाते आणि संयुक्त जाडी 6 पर्यंत जाडी पर्यंत सामान्य केले म्हणून आपण पाहू शकता की विटाच्या उंचीच्या प्रमाणात मोर्टार संयुक्त जाडी वाढते याचा अर्थ असा की आपण एक्स अक्षाच्या बाजूने जाताना आपणास पातळ आणि थिंन्नर जॉइन्ट्स मिळतात पातळ जोड म्हणजे दगडी बांधकामाच्या संकुचित सामर्थ्यात सुधारणा जर हे प्रमाण कमी होत असेल तर आपणास जाड जॉइन्ट्स मिळत आहेत आणि मग आपण पाहता की संकुचित शक्ती खरोखर खाली जात आहे हे संयुक्त जाडीची भूमिका असलेल्या नकारात्मक श्रेणीवर जाईल आपण ब्लॉक दगडी बांधकाम कॉंक्रीट ब्लॉक्स ग्रुटेड आणि अन ग्रॅटेड पाहत असाल तर चिकणमातीच्या विटांचे दगडी बांधकाम म्हणून योग्य तितकी भूमिका पुन्हा महत्त्वाची नाही आणि आपण आता अशा प्रकारच्या जटिलतेचे कौतुक कराल कॉंक्रेट ब्लॉक दगडी बांधकाम मध्ये पोकळ ब्लॉक दगडी बांधकामामध्ये आपल्याकडे मजबुतीकरण ठेवण्यासाठी जागा आहे आणि दगडी बांधकामाची संकुचित शक्ती संयुक्त जाडीमुळे इतका प्रभावित होत नाही परंतु घन मातीच्या विटांचे दगडी बांधकाम मध्ये जेथे संयुक्त जाडीमुळे कॉम्प्रेसिव्ह सामर्थ्याचा परिणाम होतो आपल्याकडे हा मुद्दा आहे की आपण संयुक्त बदलू न देता किंवा संयुक्त वाढविल्याशिवाय मजबुतीकरण कसे जाडी ठेवू शकता तर संयुक्त जाडी आणि स्वतः युनिटची संकुचित शक्ती यांच्यातील या ट्रेंडद्वारे हे सहजपणे दर्शविले जाते जे येथे एक्स अक्षावर आहे ते वीट युनिटची उंची आहे Student Ok संयुक्त जाडीने विभाजित केलेल्या वीट युनिटची उंची म्हणून जर आपण संयुक्त जाडी वाढवत राहिली तर संयुक्त जाडीची उंची 0 च्या जवळ येत आहे तर पातळ संयुक्त आपल्याला जास्त प्रमाण मिळते इष्टतम जाडीच्या पातळीच्या बाबतीत सामान्यत असे म्हटले जाते की मोर्टार संयुक्त 10 मिलिमीटर पेक्षा जास्त नाही परंतु आपण हे पाहू शकता की विटा युनिट स्वतःच उष्णतारोधक असल्यास आपण किती प्रकारचे सहिष्णुता यावर अवलंबून आहे जे आपण देश विटा वापरता तेव्हा असेच घडते जेव्हा मॅसनच्या प्रवृत्तीने जाड जोड वापरणे आवश्यक असते संपूर्ण भिंत स्थिरता देणार कारण जर तो पातळ जॉइंट वापरत असेल तर आपणास भिंत तयार करताना आपल्याकडे साध्या विकृती बाहेर पडतील कारणास्तव एक दाट जाड जोडते परंतु त्याचा परिणाम दगडी बांधकामच्या सामर्थ्यावर होतो आणि म्हणूनच आवश्यक असलेल्या युनिटवर मितीय नियंत्रण आहे आणि शेवटी ग्रऊट सामर्थ्य तपासणी करीत आहे तर जर तुम्ही पोकळ गोंधळलेल्या दगडी बांधकामाकडे पहात असाल आणि आपण पुन्हा त्या शून्याकडे पाहत असाल तर आम्ही या प्रकरणात प्रबलित शोधत नाही आहोत हे फक्त ग्रॉउटसह पोकळ ब्लॉक आहे आपण काय पाहता ते म्हणजे ग्रॉउटचा प्रभाव आहे तो कमकुवत योग्य आहे जर आपण ब्लॉकची सामर्थ्य वापरत असाल तर ग्रॉउटच्या बळावर ही ओळ आपणास योग्य बनली पाहिजे आपण खरोखर एक प्रतिरोधक क्रॉस सेक्शन घेत आहात आपल्याकडे ब्लॉक भूमिती आहे ब्लॉकमध्ये एक आहे आपल्याकडे ग्रॉउटची काही विशिष्ट शक्ती असते जी आपण ग्रउटची चाचणी घेतात ग्रउट मध्ये एक विशिष्ट संकुचित शक्ती असते आपण या एकत्र ठेवता सुपरपोजिशन योग्य कार्य करत नाही आणि आपण पहात आहात की आपण ग्रॉउट सामर्थ्य वाढवत असताना आपल्याकडे दगडी बांधकामातील ताकदीत लक्षणीय वाढ होत नाही म्हणूनच हे सूचित केले गेले आहे की ग्रॉउट सामर्थ्य ब्लॉक सामर्थ्याशी संबंधित असेल आणि आपण असावे आपण दगडी बांधकामाच्या कम्प्रेशनमध्ये इच्छित कार्यक्षमता मिळविण्यास सक्षम असावे Student Design होय जर तुम्ही वापरत असाल तर आपण अर्धवट ग्रॉटेड दगडी बांधकाम बांधकामांच्या पोकळ ब्लॉकची रचना पहात असताना आपण ग्राउट सामर्थ्याचा उपयोग करीत असल्यास आपणास क्रॉस सेक्शनमधील किती व्हॉईड भरल्या आहेत किती भरले आहेत याचा हिशोब द्यावा लागेल भिंतीची अक्षीय भार वाहून नेण्याची क्षमता योग्य आहे त्या क्षेत्राचे शुद्ध क्षेत्र ठीक आहे मला वाटते की मी येथे थांबेन आणि आम्ही या विभागातील अंतिम व्याख्यानात दगडी बांधकाम असेंब्लीच्या उर्वरित मालमत्तेची तपासणी करू

Thank you